बक कन्व्हर्टरचे सिम्युलेशन सुरू करू या आपण ऍप्लिकेशन्स स्टार्ट अप gEDA स्कीमॅटिक संदर्भ वेळ 0029 स्कीमॅटिक कॅप्चर युनिट कडे जाऊ येथे प्रथम save this टाईप करा मी DC DC मध्ये टाकेन आणि त्याला बक म्हणून कॉल करू द्या Refer Time 0044 आपण याला बक म्हणू तर आमच्याकडे डॉट sch फाइल आहे तर आता आपण कंपोनेंट्स लोड करणे सुरू करू आणि जसे की मी कॅपेसिटन्स आवश्यक असलेल्या कंपोनेंट्स मध्ये जाण्यापूर्वी आपल्याला व्होल्टेज सोर्स आवश्यक आहे साइन वेव्ह नाही हे डीफॉल्ट आहेत आपण ते DC व्होल्टेज सोर्स मध्ये बदलू आपल्याला डायोडची आवश्यकता असेल आपल्याला इंडक्टरची आवश्यकता असेल आपल्याला लोडसाठी रेसिस्टर आवश्यक असेल नंतर आपल्याला पॉवर स्विच ची आवश्यकता असेल आपल्याला पॉवर स्विच कंट्रोल स्विच ची आवश्यकता असेल तर हा एक सामान्य कंट्रोल स्विच आहे जो IGBT किंवा MOSFET संदर्भ वेळ 0154 किंवा BJT असू शकतो आता ड्राइव्ह नियंत्रित करण्यासाठी स्विचसाठी ड्राइव्ह देण्यासाठी आपल्याला येथे ब्लॉक लायब्ररी मध्ये जावे लागेल आणि PWM सिंगल घ्या कारण हे फक्त एक स्विच आहे जे आपल्याला कंट्रोल करायचे आहे आणि मग कंट्रोल एलिमेंटला इनपुट देण्यासाठी आणखी एक सोर्स ब्लॉक निवडू या आणि तो या ग्रुपमधूनही घेऊ शकतो आम्हाला लेबल्सची गरज आहे आम्हाला पॉवर रेलची गरज आहे तर जेनेरिक पॉवर चिन्ह हे लेबल्ससाठी आहे आम्ही ते एका बाजूला ठेवू आम्हाला आवश्यक असलेल्या विविध भागांना ग्राउंड सिम्बॉलची आवश्यकता आहे अर्थातच खूप महत्वाचे आहे की तुम्ही ग्राउंड सिम्बॉल शिवाय स्पायइस सिम्युलेशन करू शकत नाही आणि नंतर आम्हाला आवश्यक आहे निर्देश समाविष्ट करण्यासाठी निर्देश समाविष्ट करा लक्षात ठेवा की आपण कस्टम लायब्ररी समाविष्ट करू इच्छितो जी आता वाढण्यास सुरवात करेल तिचे दोन कंपोनेंट्स डायोड आणि मॅक्रो डायोड मॉडेल आहेत तर जागी संदर्भ वेळ ०३३७ तर हे असे कंपोनेंट्स आहेत ज्यांचा आपल्याला सामना करावा लागेल तर मी प्रथम त्यासाठी लेबलचे नाव देतो आणि नंतर आपण ते edt zero one dot sub चा संदर्भ म्हणून सेव्ह करू आपण रेक्टिफायर आणि त्या फाईलसाठी दिलेले तेच नाव आणखी काही कस्टम मॉडेल समाविष्ट करेल किंवा जोडेल तर आता हा एक DC सोर्स आहे जो साइन होणार नाही तर DC सोर्स व्हॅल्यू 12 व्होल्ट ठेवूया आणि हा Vin तर आमच्याकडे हे इनपुट सोर्स आहे आणि हा DC सोर्स देखील आहे मी आता हे शून्य पॉइंट पाच व्होल्ट्स म्हणून प्लॉट करेन आणि याला Vc किंवा कंट्रोल व्होल्टेज म्हणू जे तुम्ही PWM साठी द्याल तर आपण त्याला Vc म्हणू या जे आपल्याला PWM चे इनपुट येथे करणे आवश्यक आहे चला व्यवस्था करूया आता बक कन्व्हर्टरसाठी मी ते फिरवण्याचा प्रयत्न करेन आणि नंतर ते येथे ठेवू आणि नंतर आपल्याला एक डायोड फिरवावा लागेल आणि नंतर डायोड येथे ठेवू द्या नंतर आपल्याला एका इंडक्टरला ओळीत ठेवण्याची आवश्यकता आहे तर ते कनेक्शन वायर्स करणे सोपे आहे पाथसाठी लोड रेझिस्टन्स फिरवू या आणि PWM कुठेतरी इथे आणि इथे तर ही अशी पोझिशन्स आहेत जी आपण ग्राउंड सिम्बॉल ची कॉपी बनवू शकतो आणि ती पेस्ट करू शकतो तर तुमच्याकडे येथे आणखी एक ग्राउंड सिम्बॉल आहे आता पुढील पायरी म्हणजे कनेक्शन बनवणे तर हे येथे जोडलेले आहे इंडक्टरला एमिटर पोलला डायोड कॅपॅसिटन्स ते इथपर्यंत मी यास ड्रॅग करू द्या कनेक्शन बनवा हे कनेक्शन येथे बनवा आणि हे याला जोडले जावे हे याच्याशी जोडले जाईल आणि आमच्याकडे जवळजवळ सर्व कनेक्शन्सचे निरीक्षण आहे की येथे फक्त ओव्हर लॅपिंग आहे आणि कनेक्शन बनवत नाही म्हणून स्पायइस ला येथे नोड पॉइंट मिळत नाही परंतु जर तो नोड पॉइंट ठेवला तर ते कनेक्शन आहे याची काळजी घ्या तर आपण तेथे ग्राउंड नोड पॉइंट ठेवू आणि आपण येथे ग्राउंड नोड ठेवू म्हणून मी स्विचिंग फ्रिक्वेन्सी डीफॉल्ट 10 kHz वर सोडेन जी Ts येथे स्विच करताना 100 मायक्रो सेकंदात होईल आता येथे काही नोड्स टाकू तर आता हा माझा Vin नोड आहे तर मी त्याला a असे नाव देईन मी करीन हा आपला पोल नोड आहे तर याला p असे नाव द्या जसे आपण आउटपुट नोडवर चर्चा केली होती याला o असे नाव द्या गेट ड्राइव्ह कसा दिसतो हे पाहण्यासाठी गेट ड्राईव्ह नोड देखील असू द्या आणि त्याला आपण गेट ड्राइव्ह नोड आणि अर्थातच सर्व कंट्रोल व्होल्टेज Vc म्हणून कॉल करू म्हणून जर आपण येथे गेट ड्राइव्ह नोड पाहिला तर येथे आपल्याला पल्स रुंदीचे मॉड्यूलेटेड सिग्नल पल्स सिग्नल मिळतील जे याच्या ऑन ऑफला कंट्रोल करतील आणि लोडच्या इंडक्टरमध्ये आणि आउटपुट कॅपेसिटरमध्ये पॉवर कसा पंप केला जातो पुढे आपण काही योग्य लेबल टाकू आणि आपण म्हणतो की हा स्विच आहे फक्त एक स्विच आहे मी त्याला Sw 1 असे नाव दिलेले नाही x म्हणजे हे सब सर्किट x PWM हे सब सर्किट आहे तर त्याचे नाव आहे आणि d फक्त एक डायोड ते 1 बनवतो म्हणून एक संदर्भ वेळ 1031 क्रमांक देण्याची आवश्यकता नाही 1 सी आणि हा Ro आहे तर चला मी काही मूल्ये देईन नंतर मी तुम्हाला आत्ताची व्हॅल्यूज कशी मोजायची ते दाखवेन मी इथे व्हॅल्यूज टाकेन 10 mH हजार μF आउटपुटवर 100Ω आणि 10 kHz स्विचिंग फ्रिक्वेन्सी आणि तुमच्याकडे कंट्रोल व्होल्टेज म्हणून 0 5 व्होल्ट आहेत आता हे त्यातील योजनाबद्ध भाग पूर्ण करेल यासाठी आपल्याला मॉडेल टाकावे लागेल आणि त्यासाठीचे मॉडेल सब सर्किटमध्ये टाकावे लागेल हे दोन कंपोनेंट्स एक उप सर्किट आहे याचे जेनेरिक मॉडेल परत येईल आणि PWM कसे बनवले जाते हे PWM मॉडेलचे अॅनालॉग वर्तन आहे आणि ते येथे देखील येईल ngSpice खूप शक्तिशाली आहे ते त्याच्या अॅनालॉग वर्तन मॉडेलला परवानगी देते जेथे आपण लॉजिक आणि अॅनालॉग सिग्नल प्रोसेसिंग आणि इंटरफेस देऊ शकते जे डिजिटल आणि अॅनालॉग मिश्रित सिग्नल प्रोसेसिंग संदर्भ वेळ 1159 देखील शक्य आहे खूप शक्तिशाली स्पायइस टूल असणे तर आता आपण जाऊया आणि इथे चांगला वेळ वाचवूया तर हा पैसा आहे sch जे येथे DC DC फोल्डरमध्ये आहे आणि मी edt01 कॉपी केले आहे आपण गेल्या आठवड्यात केलेल्या रेक्टिफायरच्या उदाहरणावरून उप आणि ते येथे ठेवले यामध्ये अगदी तीच सामग्री आहे जी होती आता येथे आपण आणखी दोन जोडू एक स्विचसाठी आणि दुसरा PWM त्रिकोणासाठी आता स्विचसाठी मी या ओळी टाकेन हे सब सर्किट आहेत हे पॉवर स्विच आहे पॉवर स्विच आहे जे आपण स्पष्ट केलेल्या स्कीमॅटिकमध्ये आहे तर हे पॉवर स्विच आहे त्यावर डबल क्लिक केल्यावर तुम्हाला येथे व्हॅल्यू फील्ड येत असल्याचे दिसेल यात एक पॉझिटिव्ह नोड आहे आणि निगेटिव्ह नोड म्हणजे हे पॉझिटिव्ह ns आहे n निगेटिव्ह आहे आणि Vcp कंट्रोल पिन आहे आता हे विशिष्ट पॉवर स्विच मॉडेल करण्यासाठी एक स्विच आणि 2 डायोड वापरते ते कसे दिसते ते खालीलप्रमाणे आहे मला माझे लेखन पॅड उघडू द्या ते असे होते तर माझ्याकडे तो स्विच आहे हा स्विच आहे आणि आपल्याकडे असा डायोड आणि फ्रीव्हीलिंग बॉडी डायोड अशा प्रकारे असू द्या ते आपण nsp म्हणून तयार करू याला nsn म्हणतात आणि कंट्रोल पिन nVcp आहे तर हे ब्लॉकिंग डायोड आहे जे या स्विचचा संबंध आहे तोपर्यंत फक्त फॉरवर्ड पाथला परवानगी देते आणि कोणतीही फ्रीव्हीलिंग क्रिया बॉडी डायोडमधून जाते जी डी बॉडी आहे तर या उप सर्किटच्या मेकअपमध्ये हे मूलत आहे तर मी हे बंद करू आणि याकडे परत येऊ आता जर तुम्हाला डायोड मॉडेल दिसत असेल तर डायोड मॉडेल आपण रेक्टिफायरसाठी आधीच परिभाषित केले आहे पुन्हा परिभाषित करण्याची आवश्यकता नाही एक स्विच मॉडेल आहे जे आपल्याला परिभाषित करणे आवश्यक आहे हे वापरत आहे मॉडेल कमांड ऑफ स्पाइस तर switch देखील स्पाइस द्वारे ओळखले जाते परंतु आपण येथे सूचित करूया त्यामुळे तो या टप्प्यावर जातो तर आता आमच्याकडे पॉवरसाठी स्विच मॉडेल आणि सब सर्किट मॉडेल आहे आणि आमच्याकडे पॉवर स्विच चांगले परिभाषित आहे चला हे वाचवूया पुढे आपल्याला PWM ची व्याख्या करावी लागेल PWM ब्लॉकच्या बाबतीत आपण ते अशा प्रकारे करू मी मॉडेलसाठी मजकूर टाकतो तर तुम्ही येथे पहात आहात की हे सब सर्किट PWM त्रिकोण np इन आणि np आउट आहे आणि एक पॅरामीटर आहे जो स्विचिंग फ्रिक्वेन्सी आहे जी तुम्ही बदलू शकता आणि वेगवेगळ्या सर्किट्ससाठी बदलू शकता त्यात हे भाग आहेत मी येथे या ओळींसाठी एक उपसर्ग म्हणून वापरला आहे हे सूचित करण्यासाठी की ते मॉडेलिंगचे अॅनालॉग वर्तन आहेत जर तुम्ही ए निवडले तर आवश्यक नाही परंतु ही एक चांगली सराव आहे आता यात तीन प्रमुख भाग आहेत जे मी नोटपॅडवर जाऊन दाखवेन तर आता काय केले आहे कम्पेअर असेल आणि कम्पेरेटर आर्म्सला आपण म्हणूया की तुमच्याकडे अधिक आणि मायनस आहे तुम्ही येथे एक ट्रँगल जनरेटर द्याल आणि येथेच कंट्रोल व्होल्टेजसाठी तुलना इनपुट वेळ आहे आणि त्याची ट्रँगल शी कम्पेअर केली जाईल तर जर माझ्याकडे मायनस एक ते प्लस एक असा ट्रँगल असेल आणि त्यामध्ये शून्य असेल आणि आपण माझे कंट्रोल व्होल्टेज Vc असे कट करतो असे म्हणू तर तुमच्याकडे संदर्भ वेळ 1730 प्रभावीपणे पल्स विड्थ मॉड्युलेशन असेल जे असे दिसते आणि असेच तर ते या कंट्रोल व्होल्टेज शी कम्पेअर करेल आणि जर ट्रँगल कंट्रोल व्होल्टेज पेक्षा मोठा असेल तर तुम्हाला उच्च पल्स मिळेल ट्रँगल कंट्रोल व्होल्टेज पेक्षा कमी असेल तर कमी पल्स मिळेल हे एका प्रकारे किंवा जर कंट्रोल व्होल्टेज ट्रँगल पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला उलटा लहरी आकार संदर्भ वेळ 1818 मिळेल आणि जेव्हा जेव्हा कंट्रोल व्होल्टेज ट्रँगल पेक्षा जास्त असेल तेव्हा ते अशा प्रकारे बाहेर येईल त्यामुळे हे किंवा हे आउटपुट तुम्ही तुलनेसाठी सेट केलेल्या तुमच्या प्लस किंवा मायनसवर अवलंबून असेल परंतु तुम्ही या प्रकारच्या कॉन्फिगरेशन साठी PWM पल्स साठी योग्य वेळी तयार करू शकता हे संदर्भ वेळ 1853 प्रभावीपणे आपण येथे करत आहोत तर तुम्ही येथे दाखवल्याप्रमाणे आमच्याकडे ट्रँगल जनरेटर आहे आमच्याकडे एक कम्पेरेटर एक कम्पेअर आणि नंतर एक लिमिटर आहे याच्या आउटपुटवर जे घडते ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह श्रेणीत 15 आणि 15 वर स्विंग होईल तर तुम्हाला 15 ते 15 पर्यंत स्विंग मिळेल आपल्याला ते 0 ते 1 0 ते 1 पर्यंत लिमिट करावे लागेल त्यामुळे साधारणपणे आपण येथे एक लिमिटर ठेवतो आणि हा लिमिटर 0 ते 1 पर्यंत आउटपुट दिसेल तर आपण हेच करत आलो आहोत तर आमच्याकडे एक ट्रँगल जनरेटर आहे आणि त्याची तुलना करा आणि ते मॉडेल आणि लिमिटर आहे ज्याचे आउटपुट तुम्हाला दिसते की खालची लिमिट 0 वरची लिमिट आहे असे म्हटले जाते की 1 हे अॅनालॉग बिहेवियर मॉडेलिंग मनोरंजक आहे तुम्ही ngSpice मॅन्युअलमध्ये पहा ते आहे अतिशय विस्तृत आणि अॅनालॉग वर्तन मॉडेल कसे करावे याबद्दल तपशीलवार चर्चा करते जर तुम्ही ng spice user manual मध्ये गेलात आणि chapter mixed mode आणि behavioral modeling with x spice x spice ngSpice मध्ये इंटिग्रेटेड केले तर तुम्हाला विविध फंक्शन ब्लॉक्ससाठी दिलेल्या मॉडेल्सवर अॅनालॉग बिहेवियर दिसेल आणि आपण लिमिटर वापरला आहे आपण उन्हाळा हे दोन ब्लॉक आणि नंतर ट्रँगल जनरेटर वापरला आहे म्हणून जर तुम्ही अॅनालॉग वर्तणूक मॉडेलमध्ये गेलात तर या प्रत्येक मॉडेलचे संपूर्ण वर्णन वाचा आणि ते तुमच्या सब सर्किटमध्ये कसे वापरावे आणि ते येथे पहा जेव्हा त्याचा उपसर्ग a म्हणून मॅन्युअलच्या या भागातून जाण्याचा प्रयत्न करा अॅनालॉग वर्तणूक मॉडेलिंगमध्ये अधिक चांगले अंतर्दृष्टी मिळविण्याचा प्रयत्न करा आमच्या edt 01 sub वर परत येत आहे चला हे सेव्ह करूया आणि बंद करूया तर हे येथे समाविष्ट केले आहे पुढची पायरी म्हणजे buck cir असणे आवश्यक आहे जे आपण त्याचे अनुकरण करू शकतो आता आपण नोट पॅड उघडू आणि नंतर DCDC मध्ये buck cir म्हणून सेव्ह करू तर तुम्हाला ते समजले आहे आणि आम्हाला सर विधाने प्रविष्ट करूया तर बक कन्व्हर्टर सर्किट लिहूया एक स्पेस डॉट रॅम सोडा म्हणजे 1 मायक्रो सेकंद 100 ms इनिशियल कंडिशन वापरा आणि डॉटमध्ये बक डॉट नेट समाविष्ट करा नंतर ही फाईल सेव्ह करा तर आता आमच्याकडे सर्व गोष्टी आहेत बक डॉट सीर बक डॉट sch ज्याची आम्हाला नेट लिस्ट तयार करावी लागेल आणि नंतर सिम्युलेट करावे लागेल तर चला ते करूया तुम्ही टर्मिनल cd ते DCDC मध्ये जाल तर buck sch वरून बक डॉट नेट आउटपुट करण्यासाठी आता g net list hash g spice dot spice dash spb ही कमांड वापरा तर जर तुम्ही बक डॉट नेट तयार केले तर त्यावर एक नजर टाका आपण पहाल की सांगितलेली ही मॉडेल्स आपण वापरू या आणि नंतर नेट लिस्ट येथे येईल ही आमच्याकडे आहे तर आता अनुकरण करण्याची वेळ आली आहे तर लोड केलेल्या ngSpice buck cir मध्ये सिम्युलेशन चालवा सिम्युलेशन चालते आणि सर्वकाही उपलब्ध आहे आणि आपण प्लॉट करू शकता तर प्लॉट व्हो म्हणूया तर हा आउटपुटचा प्लॉट आहे जो जातो आणि सुमारे 8 ते 9 व्होल्ट्सच्या दरम्यान सेटल होतो आणि नंतर आपण पॉइंट 75 चे ड्यूटी सायकल दिले आहे तुम्ही ड्युटी सायकल पॉइंट 7 5 कसा दिला लक्षात ठेवा की योजनाबद्ध मध्ये तुम्ही येथे पॉइंट 5 व्होल्ट दिले आहेत आणि आम्हाला माहित आहे की मला नोटपॅडवर जाऊ द्या आम्हाला माहित आहे की आमच्याकडे त्रिकोण आहे जो उणे 1 बिंदू 0 वरून अधिक 1 बिंदू 0 वर जातो आमच्याकडे थ्रेशोल्ड कंट्रोल व्होल्टेज थ्रेशोल्ड येथे दिलेला आहे 0 5 व्होल्ट तर हे 75 टक्के वेळ असेल आणि म्हणून तुमच्याकडे असे काहीतरी असेल तर यात d ० ७५ असेल तर 75 टक्के ड्युटी अशा प्रकारे येईल तर 0 पॉइंट 7 आम्ही 12 व्होल्टचा इनपुट व्होल्टेज दिला आहे किंवा Vo dVin बरोबर असेल जे 12 0 तर हे 9 व्होल्ट असेल कारण स्विचमधील ड्रॉप हे आदर्श स्विच नाहीत आणि डायोडमधील ड्रॉप तुम्हाला 9 व्होल्टपेक्षा किंचित कमी मिळतील म्हणूनच प्लॉटमध्ये आपण पाहिले की आपण 8 ते 9 व्होल्ट्सच्या दरम्यान येऊ आम्ही करंट प्लॉट IL देखील पाहू शकतो तुमच्याकडे शाखा काय प्लॉट करायचे ते तुम्ही येथे पाहू शकता ज्या क्षणी कोणतीही हॅश शाखा असेल तेव्हा ते करंट सिग्नल तुम्हाला पाहण्यासाठी उपलब्ध आहेत आणि हे नोड व्होल्टेज आहेत करंटसिग्नल सह हे सर्व ट्रान्सशियंट आहेत आणि येथे कुठेतरी स्टेडि स्टेट उद्भवते तुम्ही फक्त दोन सायकल घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला ऑन टाईम दरम्यान इंडक्टर करंट वाढत असताना मॅग्नेटिकलि चार्ज होत आहे आणि इंडक्टर करंट ऑफ टाईम दरम्यान फॉलींग आहे तेव्हा तो डिस्चार्ज होतो आणि आउटपुटमधून पंप होतो त्यामुळे सिम्युलेशन कार्य करते आणि आपण बक कन्व्हर्टर सर्किट समजून घेण्यासाठी विविध वेव्हफॉर्म पाहू शकता आता आपण आमच्या नोटपॅडवर परत जाऊ आणि प्रायमरी कन्व्हर्टर सर्किट्सच्या वेव्हफॉर्म्सवर थोडा अधिक अभ्यास करू तुम्ही त्यांच्याशी खेळले पाहिजे कारण आपण फक्त अनियंत्रित मूल्ये ठेवली आहेत तुम्ही कॅपेसिटन्स व्हॅल्यू कमी करून डायनॅमिक्स सुधारू शकता आणि रिपल करंट व्हॅल्यू समायोजित करण्यासाठी L व्हॅल्यूसह खेळू शकता आणि नंतर ते सेव्ह करू शकता आणि जे होईल ते तुम्ही प्रयत्न करू शकता तर याकडे परत जा त्या कमांड लाइनवर परत येण्यासाठी तुम्ही वरचा एरो वापरता किमान पुन्हा जनरेट करा आणि नंतर ngSpice रन प्लॉटमध्ये जा तर तुम्हाला करंट पहायचे आहे असे म्हणूया तर सध्याची गतिमानता सुधारलेली आहे हे तुम्ही पाहता पूर्वीच्या स्थितीत जेव्हा कॅपॅसिटन्स 1000μF होते तेव्हा ते स्टेडि स्टेट पोहोचले आहे त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही पॅरामीटर्स बदलून सर्किटबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकता आणि आता विविध क्रिटिकल नोड्स आणि शाखांच्या प्रवाह आणि व्होल्टेजबद्दल परवानगी आहे मग आपण ते बंद करतो n g स्पायइस सोडतो आणि ते सिम्युलेशन पूर्ण करते बूस्ट आणि बक बूस्ट कन्व्हर्टर च्या बाबतीत तुम्हाला स्विचेस डायोड आणि इंडक्टरची स्थिती त्यांच्या संबंधित टोपोलॉजी नुसार बदलायची आहे आणि नेट लिस्ट पुन्हा करा आणि नंतर सिम्युलेशन चालवा बक बूस्ट कन्व्हर्टर मध्ये बूस्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मी ते तुमच्यावर सोडतो जसे आम्ही बक कन्व्हर्टर साठी केले